आता कॅपेसिटर C2 बद्दल बघूया आणि कॅपेसिटर C2 साठी मर्यादा मोजताना स्वतंत्र सोर्स अर्थातच झिरोवर सेट केला जातो म्हणून ते शॉर्ट सर्किट होते हा व्होल्टेज सोर्स आहे झिरो आहे आणि आपण असे गृहित धरले की कॅपेसिटर C1 हा योग्यरित्या निवडला आहे जेणेकरून तो देखील शॉर्ट सर्किट आहे आता मी या सर्किट भोवती बॉक्स काढतोय C2 च्या अक्रॉस चे रेजिस्टन्स काय आहे तुम्ही पाहू शकता की कनेक्शन असे काहीसे दिसत आहे आपल्याकडे हे सर्किट आणि त्याचे आउटपुट टर्मिनल आहेत C2 येथे जोडलेला आहे आणि RL तेथे आहे आणि हे ग्राउंड आहे त्यामुळे ह्या दोन टर्मिनल्स च्या दरम्यान येथे आणि या येथे जे म्हणजेच हे टर्मिनल्स आहेत त्यांच्या दरम्यान तुम्हाला एक रेजिस्टन्स दिसेल कारण हे एक लिनियर सर्किट आहे तर येथे तुमच्या जवळ एक रेजिस्टन्स आहे आणि ते रेजिस्टन्स म्हणजे या सर्किटचे आउटपुट रेझिस्टन्स Rout आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे की ह्या सर्किटच्या आउटपुट रेजिस्टन्सची मोजणी करायाची आहे आणि याची खात्री करा की C2 चे रिएक्टन्स हे एकूण रेजिस्टन्स पेक्षा खूप कमी असेल म्हणजेच1 0C2 हे एकूण रेझिस्टन्स RL Rout पेक्षा खूप कमी आहे किंवा C2 हा 1 0RL Rout पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर मग Rout ची व्हॅल्यू काय आहे पुन्हा ती मिळवणे देखील अगदी सोपे आहे आपल्याकडे इथे Rs आहे आणि MOS ट्रान्झिस्टर च्या गेट आणि ड्रेन च्या मधे RG आहे हा कंट्रोल सोर्स gmVGS आहे इथे हा VGS आहे हा सोर्स टर्मिनल आहे आणि आपण ड्रेन नोड आणि ग्राउंड दरम्यान चे रेजिस्टन्स शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आपण काय करू शकतो नेहमीप्रमाणे आपण व्होल्टेज सोर्स VTEST अप्लाय करू शकतो आणि करंट ITEST शोधूया आणि VTESTITEST हा रेशो घेऊया तसेच पुन्हा असे करण्याचे बरेच मार्ग आहेत मी असे सुचवतो की सर्किट विश्लेषणाच्या स्वाध्यायाप्रमाणेच तुम्ही हे करण्याचा ही प्रयत्न करा आता तुम्ही अर्थातच नेहमीचा किर्चहोफ लॉ लिहा आणि ते शोधा मी जे काही करेन ते ह्यापेक्षा थोडे वेगळे आहे माझ्या हे लक्षात आले आहे की मुळात हा व्होल्टेज सोर्स या रेझिस्टिव्ह डिव्हायडर च्या अक्रॉस आहे तसेच जर तुम्ही गोंधळून गेले असाल तर या नोडवर आणि या नोडवर फक्त किर्चहोफचा करंट लॉ लिहा आणि तुम्हाला त्याचे उत्तर सापडेल तर मी हे थोडेसे वेगळ्या प्रकारे करेन हा VTEST या रेझिस्टिव्ह डिव्हायडर च्या अक्रॉस अप्लाय केला आहे आणि येथून गेट टर्मिनल मधून कोणताही करंट फ्लो होत नाही तर येथे हा VGS म्हणजे रेझिस्टिव्ह डिव्हायडर रेशो गुणिले VTEST आहे हे VGS Rs RG RsVTEST असे आहे आणि या ब्रांच मध्ये वरच्या दिशेने फ्लो होणारा करंट म्हणजे VTEST RG Rs आहे येथे फ्लो होणारा करंट gmVGS आहे जो म्हणजे gm गुणिले इथले हे सर्व असे आहे तर एकूण करंट ITEST म्हणजे हा करंट प्लस हा करंट असे आहे तर आपल्याला आढळले आहे की ITESTVTESTRG Rs gmVTEST Rs RG Rs आहे आणि या रेशोचे निराकरण करून आपल्याला आढळले की आउटपुट रेजिस्टन्स RG RsgmRs1 आहे तर हे असे आहे आणि तसेच जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन पार पाडता तेव्हा ह्याची योग्य प्रकारे तपासणी करणे नेहमीच चांगले असते तपासणी करताना काही पराकोटिच्या बाबींचे मूल्यांकन करून आपण पाहू शकतो की परिणामाचा काही अर्थ आहे की नाही आणि या बाबतीत सुद्धा मी अशाच एका गोष्टीचा विचार करू शकतो असे समजू की gm झिरो आहे म्हणजेच तिथे ट्रान्झिस्टर अजिबातच नाही आपल्याकडे फक्त रेजिस्टन्स आहेत तर मग काय झाले पाहिजे हा करंट सोर्स अदृश्य होतो आणि तुम्ही पाहू शकता की या दोन टर्मिनल च्या मध्ये RG आणि Rs चे सिरीज कॉम्बिनेशन आहे आता या अभिव्यक्तीमध्ये जर तुम्ही gm ला झिरो वर सेट केले तर उत्तर RG Rs असेल तर ते योग्य प्रकारे तपासणी करेल आणि सर्व प्रथम बऱ्याच कॅल्क्युलेशन नंतर तुम्हाला मिळालेला निकाल योग्य आहे हे तपासण्यासाठी आणि सर्किटबद्दल काही इन्टूशन मिळविण्यासाठी सुद्धा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत तपासून पहा तर एकदा तुम्ही आउटपुट रेझिस्टन्स कॅल्कुलेट केले की तुम्हाला C2 साठीची मर्यादा कॅल्कुलेट करावी लागेल आणि त्यापेक्षा C2 कितीतरी मोठा असेल तर ड्रेन फीडबॅक वापरणाऱ्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर ची आपली प्रक्रिया पूर्ण होते आणि RG हा योग्य प्रमाणात मोठा असल्यास तो किती असेल हे आपण आधीच कॅल्क्युलेट केले आहे तेव्हा हे कॉमन एम्पलीफायर म्हणून कार्य करते आणि आपण ac कपलिंग कॅपेसिटर साठीच्या मर्यादा देखील मोजल्या आहेत आपण कॅपेसिटर C2 च्या अडचणींबद्दल आधीपासूनच चर्चा केली आहेत्यामुळे ते शॉर्ट सर्किट होईल आणि ही ती स्थिती आहे आता इथे जशी आपण फिक्स गेट सोर्स बायस च्या मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर विषयी चर्चा केली आहे इथे ही स्थिती सुनिश्चित करते की कॅपेसिटर तेथे असला किंवा नसला तरी एम्पलीफायर चे गेन समान राहील याचा अर्थ कॅपेसिटर शॉर्ट आहे जर C2 ने ही अट पूर्ण केली तर तुम्हाला निश्चित एक लहानसा सिग्नल गेन मिळेल आणि तुम्हाला जे मिळाले ते जर C2 खरोखर शॉर्ट सर्किट किंवा अमर्याद मोठा कॅपेसिटर असल्यावर जे मिळते जवळजवळ त्या सारखेच असते तसेच आपण कॅपेसिटर C2 च्या आणखी एका संभाव्य अडचणीबद्दल देखील चर्चा केली आहे बर्याच वेळा आपल्याला व्होल्टेज VDS हे इथे V0 प्रमाणेच असावे असे वाटते आता जर काही परिस्थितीत ही अट पूर्ण झाली असेल तर ड्रेन सोर्स च्या अक्रॉस चे व्होल्टेज VDS आउटपुट व्होल्टेज V0 पेक्षा बरेच जास्त असणे शक्य आहे तर आपल्याला VDS हा V0 प्रमाणेच सारखा हवा आहे त्या परिस्थितीत आपण याआधी केलेल्या चर्चे नुसार C2 हा 1 0RL पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर बर्याच वेळा आपण ही स्थिती वापरतो आणि स्पष्टपणे पूर्वीप्रमाणे जर तुम्ही ह्याचे समाधान करू शकले तर आपोआप त्याचे देखील समाधान होईल ही आणखी मजबूत स्थिती आहे